आपण काही रीअल टाईम टास्क शेड्यूलर्स आणि टेबल ड्रिव्हन शेड्युलर सारख्या अगदी सोप्या शेड्युलरकडे पहात होतो परंतु नंतर आम्ही पाहिले की प्रत्येक टास्कच्या अंमलबजावणीनंतर पुन्हा पुन्हा टायमर सेट करणे आवश्यक आहे सायक्लीक शेड्यूलर अत्यंत लोकप्रिय आहे कारण त्यासाठी वारंवार पिरिऑडिक टाइमर सेट करणे आवश्यक नसते आरंभ दरम्यान एकदा ते सेट करणे आवश्यक आहे त्यासाठी कामे पूर्ण करण्यासाठी डिझाइन करणे आवश्यक आहे एखादे पिरिऑडिक कामांच्या संचासाठी प्रमुख सायकल निश्चित करणे आणि नंतर एक लहान सायकल सेट करणे आवश्यक आहे ज्यास एक फ्रेम देखील म्हटले जाते एक मोठे सायकल गणना करणे सोपे आहे ते कार्य कालावधीचा एलसीएम आहे परंतु नंतर फ्रेम आकार सेट करणे हे सरळ नाही ते क्षुल्लक नसते आम्हाला अनेक डिझाइन पर्यायांवर विचार करणे आवश्यक आहे आणि फ्रेमच्या आकारांमध्ये पुनरावृत्ती करावी लागेल कदाचित आपल्याला कार्ये विभाजित करावी लागेल प्रथम विचार म्हणजे प्रत्येक फ्रेमचा आकार प्रत्येक कार्याच्या अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा मोठा असणे आवश्यक आहे त्याचे कारण प्रत्येक फ्रेमच्या आकाराने कार्य करणे आवश्यक आहे किंवा दुसऱ्या शब्दांत एखादे कार्य एखाद्या फ्रेममध्ये अंमलात आणण्यासाठी घेतले असल्यास ते फ्रेममध्ये पूर्ण केले पाहिजे हे नंतरच्या फ्रेमपर्यंत पोहचू नये आणि म्हणूनच फ्रेम आकार सर्वात मोठ्या कार्य अंमलबजावणी वेळेपेक्षा मोठा असावा वरील विचाराच्या आधारे आम्हाला फ्रेमसाठी कमी बाउंड मिळेल जर फ्रेम सर्वात मोठ्या कार्यांच्या आकारापेक्षा कमी झाली तर ते चांगले वेळापत्रक नाही यात अडचणी निर्माण होतील दुसरा विचार हा की कमीत कमी वेळ लागणारे वेळापत्रक आपण संग्रहित करू या विचारातून आवश्यक आहे की निवडलेल्या फ्रेम आकाराने मोठ्या सायकल ला चौरस विभाजित केले पाहिजे किंवा ते मुख्य सायकल मधील एक घटक असले पाहिजे या विचाराच्या आधारे आम्ही केवळ काही स्वतंत्र फ्रेम आकार निवडू शकतो जर फ्रेम आकार मोठ्या सायकलला चौरसपणे विभाजित करत नसेल तर आम्हाला बर्याच मोठ्या सायकलचे वेळापत्रक संग्रहित करावे लागेल जर फ्रेमने मोठया सायकल ला चौरस विभाजित केले तर मुख्य सायकलें नंतर समान कार्ये अनुक्रमे पुन्हा पुन्हा येतील म्हणूनच एका मोठ्या सायकलसाठी आम्हाला फक्त कार्य वेळापत्रक ठेवण्याची आवश्यकता आहे तिसरा विचार हा आहे की प्रत्येक कार्याने अंतिम मुदत पूर्ण करणे आवश्यक आहे आणि हे होण्यासाठी एखाद्या कार्याचे आगमन आणि त्याची अंतिम मुदत यांच्या दरम्यान एक संपूर्ण फ्रेम असणे आवश्यक आहे एखाद्या फ्रेमची सुरूवात झाल्यावरच एखादे कार्य आल्यास त्या फ्रेममध्ये हे कार्य हाती घेता येणार नाही आणि जर त्याची मुदतदेखील फ्रेममधील असेल तर कार्यवाहीची अंतिम मुदत होण्यापूर्वी ते सुरू करता येणार नाही आपल्याकडे एखादे कार्य सुरू होण्याच्या आणि अंतिम मुदतीच्या दरम्यान कमीतकमी एक स्पष्ट फ्रेम असणे आवश्यक आहे या तिसऱ्या अटचा एक उपसिद्धांत असा आहे की फ्रेम आकार प्रत्येक कार्य कालावधीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे हे फ्रेम आकारासाठी अप्पर बाउंड सेट करते म्हणून फ्रेम आकार प्रत्येक कार्य कालावधीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे पहिली अट अशी आहे की फ्रेम आकार निवडणे आवश्यक आहे प्रत्येक कार्य फ्रेम आकारात कार्यान्वित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे कारण तसे झाले नाही तर आपल्याला कार्य एकाधिक फ्रेममध्ये चालवावे लागेल त्या प्रकरणात इतर कार्ये कदाचित चालू असतील आणि नंतर आम्ही अर्धवट कार्य अंमलात आणून प्राप्त अंशतः परिणाम वापरू आणि मग त्यात विसंगती होऊ शकते सामान्यत आम्हाला आवश्यक आहे की फ्रेमचा आकार प्रत्येक कार्याच्या अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा मोठा असावा पहिली अट अशी आहे की निवडलेले फ्रेमचा आकार प्रत्येक कार्याच्या अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा मोठा असावा दुसरी अट म्हणजे टेबलचा आकार लहान करणे प्रत्येक फ्रेमसाठी कोणते कार्य चालवायचे आहे हे लक्षात ठेवल्यास शेड्यूल टेबल ठेवणे आवश्यक आहे फ्रेममध्ये व्यत्यय आणण्यासारखे कार्य आल्यास टेबलवर सल्लामसलत करुन शेड्यूलर कार्य करते प्रथम फ्रेम हिरवे कार्य घेते दुसरी फ्रेम लाल कार्य घेते तिसऱ्या फ्रेममध्ये पिवळे कार्य घेते आणि मुख्य सायकल नंतर समान क्रम पुनरावृत्ती होते कारण फ्रेम अंतिम फ्रेमची सीमा ही मुख्य सायकलशी जुळली आणि आतापर्यंत सर्व कार्ये चालू आहेत हा सर्व कार्य कालावधीचा एलसीएम आहे आणि म्हणूनच प्रत्येक कार्य कालावधीचा शेवट देखील येथेच होतो परंतु जर फ्रेमची सीमा मोठया सायकलशी जुळत नसेल तर ती वाढते आणि आपल्याला अनेक प्रमुख चक्रांचे वेळापत्रक साठवण्यासाठी धाव घ्यावी आणि या विचारातून आम्हाला अशी अट मिळते की फ्रेमच्या आकाराने प्रमुख सायकल विभाजित केले पाहिजे ते मुख्य सायकल एक घटक असले पाहिजे आणि ते आपल्याला फ्रेम आकार निवडण्यासाठी काही भिन्न पर्याय देते तिसरी अट अशी आहे की फ्रेम आकार असा निवडला पाहिजे की प्रत्येक टास्कची डेडलाइन पूर्ण केली जावी समजू की आपल्याकडे ही फ्रेम सीमा एका बिंदूपासून प्रारंभ झाली आहे आपल्याकडे फ्रेमची सीमा दुसर्या टप्प्यावर सुरू होते आपण असे समजू की डेल्टा वेळानंतर काही वेळाने टास्क उदाहरण या टप्प्यावर आले अर्थात या फ्रेम दरम्यान कार्य करणे शक्य नाही कारण कार्य अंमलबजावणी करणारा शेड्यूलर कोड नंतर समाप्त होईल शेड्यूलर प्रत्येक फ्रेमच्या अगदी आधी येतो कार्य कार्यान्वित करण्यास प्रारंभ करतो वेळापत्रक सारणीचा सल्ला घेतो कोणते कार्य चालवायचे ते शोधतो ते चालते आणि नंतर ते थांबते हे केवळ फ्रेमच्या सीमारेषेच्या सुरूवातीसच चालू शकते परंतु येथे फ्रेमच्या सीमारेषानंतर कार्य आले आहे अर्थात ते या फ्रेमवर चालू शकत नाही आणि नंतर ते पुढील फ्रेम सीमेवर घेतले जाऊ शकते परंतु जेव्हा पुढील फ्रेम सीमेवरील कार्य अंमलात आणण्यास प्रारंभ केले जाते तेव्हा अंतिम मुदत अगदी जवळ असते आणि ती त्याची अंतिम मुदत पूर्ण करू शकत नाही आणि या अटची आवश्यकता आहे की आपल्याकडे टास्कचे आगमन आणि अंतिम मुदत यांच्या दरम्यान कमीतकमी एक पूर्ण फ्रेम असणे आवश्यक आहे कारण येथे जर संपूर्ण फ्रेम अस्तित्त्वात असेल तर उदाहरणार्थ आपल्याकडे एखादी फ्रेम असेल तर कार्य येथे आल्यास किमान पुढील फ्रेममध्ये अंमलबजावणीसाठी स्वीकारले जावे आणि जसे आपल्याला माहित आहे की फ्रेम आकार प्रत्येक कार्य अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा मोठा असतो म्हणूनच तो फ्रेममध्ये पूर्ण होईल आणि त्याची अंतिम मुदत त्यानंतर आहे तिसर्या अटमध्ये असे करणे आवश्यक आहे की आपल्याकडे एखादे कार्य आगमन आणि त्याची अंतिम मुदत यांच्या दरम्यान एक स्पष्ट फ्रेम असणे आवश्यक आहे आपण कार्य अंतिम मुदतीच्या समाधानाबद्दल चर्चा करूया आणि जेव्हा फ्रेम सुरू झाल्यानंतर कार्य येते तेव्हा असमाधानकारक स्थिती येते जर कार्य फ्रेमच्या शेवटी आले तर मग पुढची फ्रेम घेतली जाऊ शकते जर फ्रेम नुकतीच सुरू झाली असेल आणि कार्य आले तर सर्वात वाईट परिस्थिती उद्भवते हे किती परिणामकारक आहे आणि काय आहे ते मोजूया एखाद्या फ्रेम सीमेवर कार्य आल्यावर कार्य करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागेल गणिताचे थोडेसे प्रमेय येथे केले जाईल आणि जसे पुस्तकात आहे त्याचा परिणाम जीसीडी फ्रेम आकार आणि कार्य कालावधी फ्रेम आकार आणि टास्क अवधी दरम्यानचा सर्वात मोठा सामान्य विभाजक फ्रेम सुरू झाल्यानंतर कार्य किती पुढे येऊ शकतो याची सर्वात वाईट परिस्थिती देतो जर जीसीडी एक असेल तर बहुतेक वेळा टाइम युनिट नंतर कार्य होऊ शकते वरुन सर्वात वाईट परिस्थितीचा विचार केल्यास आपल्याकडे एफ जीसीडी F - GCD एफ पीआय ही प्रतीक्षा वेळ आहे कारण या कालावधी दरम्यान शेड्यूल करण्यासाठी हे घेता येत नाही आणि म्हणूनच त्याने F GCDF pi वेळ प्रतीक्षा केली पाहिजे आणि नंतर आपल्याकडे आणखी एक स्पष्ट फ्रेम असणे आवश्यक आहे जोपर्यंत 2F GCD Fpi is ≤ di आहे तेव्हापर्यंत आपल्याजवळ सर्वात वाईट परिस्थितीतही कार्ये आगमन आणि अंतिम मुदत यांच्या दरम्यान स्पष्ट फ्रेम उपलब्ध आहे तिसरी अट अशी आहे की दिलेल्या दिलेल्या कार्यांपैकी वरील गोष्टी असेल तर आपण फ्रेम आकार व्यवहार्य म्हणून घेऊ शकतो अन्यथा त्या फ्रेम आकाराचा त्याग करावा लागेल खाली लिहिलेली 3 अटी आहेत पहिली अट अशी आहे की फ्रेम आकार f प्रत्येक कार्याच्या अंमलबजावणी वेळेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे कार्यांची अधिकतम अंमलबजावणी वेळ अगदी कार्येच्या अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा ती f जास्त असावी आगमन आणि अंतिम मुदती दरम्यान स्पष्ट फ्रेम असणे आवश्यक आहे अशी अट आपल्याला सूचित करते सर्वात वाईट प्रकरण 2F GCDf pi कार्य कालावधी आणि f हे टास्कच्या अंतिम मुदतीच्या समान असले पाहिजे ते प्रत्येक कार्यात असणे आवश्यक आहे तिसरी अट अशी आहे की फ्रेम आकाराने मोठे सायकल चौरस विभाजित केले पाहिजे मुख्य म्हणजे आपण LCM लिहिले आहे पूर्णांक विभाग f आहे आणि जेव्हा f ने गुणाकार केला तर LCM परत मिळाला तर आपण असे म्हणू शकतो की फ्रेम आकार मोठ्या सायकलला विभाजित करतो आपण डिझाइन ट्रेड अपचा विचार करू या आम्हाला असे आढळले आहे की अनेक फ्रेम आकार असू शकतात जे व्यवहार्य होऊ शकतात ज्याला आपण प्लाजिबल फ्रेम्स असे म्हणतो परंतु जसे की येथे 3 अटी परिपूर्ण आहेत आणि आपल्याला एक प्लाजिबल फ्रेम्स मिळाली आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला वेळापत्रक मिळाले आहे आम्हाला इतर गोष्टी तपासाव्या लागतील आम्हाला कार्ये शेड्यूल करण्यासाठी आवश्यक असलेल्या फ्रेमची संख्या विद्यमान आहे की नाही हे तपासण्याची पहिली गोष्ट आहे चला असे म्हणूया की प्रमुख सायकल मध्ये एक कार्य 3 वेळा चालते टास्कचा कालावधी मुख्य चक्रातील एक तृतीयांश फ्रेमचा आहे आणि दुसरे कार्य प्रमुख सायकल दरम्यान 2 वेळा चालते त्याचा कालावधी प्रमुख सायकलच्या अर्धा आहे या 2 कार्यांसाठी आम्हाला पाच फ्रेमची आवश्यकता आहे म्हणूनच फ्रेम आकार निवडणे आवश्यक आहे ज्यामध्ये मुख्य सायकल मध्ये पाच फ्रेम असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर एकाधिक फ्रेम आकार शक्य झाले तर आम्हाला त्यातील सर्वात मोठे आकार निवडणे आवश्यक आहे उदाहरणार्थ फ्रेम आकार ५ आणि ८ या दोन्ही शक्य आहेत ते सर्व अटींचे समाधान करतात आणि तसेच ते पुरेसे फ्रेम वाढवतात जिथे मुख्य सायकल दरम्यान उद्भवलेल्या सर्व घटनांचे वेळापत्रक ठरविले जाऊ शकते नंतर आपल्याला मोठा फ्रेमचा आकार निवडण्याची आवश्यकता जो येथे ८ आहे जर आपण फ्रेम आकाराप्रमाणे 5 निवडले तर आपण फ्रेम आकार म्हणून 8 निवडल्यावर त्याच्या तुलनेत बर्याच फ्रेम सीमारेषा असतील याचा अर्थ असा आहे की जर आम्ही मोठ्या फ्रेम आकाराच्या तुलनेत लहान फ्रेम आकार निवडत असेल तर शेड्यूलर अधिक वारंवार चालतो दुसऱ्या शब्दांत जेव्हा आम्ही लहान फ्रेम आकार निवडतो तेव्हा कार्ये शेड्यूलरचे ओव्हरहेड अधिक होते आणि म्हणूनच आम्ही शक्यतो सर्वात मोठा फ्रेम आकार निवडतो जेव्हा आम्ही मोठा फ्रेम आकार निवडतो तेव्हा शेड्यूलर ओव्हरहेड कमी असतो उदाहरणार्थ आपल्याकडे A B आणि 2 कार्ये आहेत आणि येथे प्रथम घटक 1 आहे आणि तो गणना वेळ आहे A कार्य गणनाचे एक युनिट घेते त्याचा कालावधी आणि मुदत समान आहे त्या मुदतीत नेमका कालावधी होतो याची प्रत्येक 6 वेळेच्या युनिट्स नंतर पुनरावृत्ती होते आणि पुढची घटना येण्यापूर्वी पुनरावृत्ती होण्यापूर्वी प्रथम घटना संपली असावी हा संबंधित मुदतीच्या समाप्तीचा अर्थ आहे दुसर्या टास्क B अंमलबजावणीची वेळ 2 आहे कालावधी व अंतिम मुदत दोन्ही 8 आहे प्रमुख कार्य आणि लघु सायकल निवडणे हे आपले कार्य आहे मुख्य सायकल निवडणे अगदी सोपे आहे आम्ही 6 आणि 8 चे एलसीएम घेतो आणि 6 आणि 8 चे सर्वात कमी सामान्य गुणक 24 आहे 24 टास्क A आणि टास्क B ची अविभाज्य संख्या आहे जसे एका प्रमुख चक्रात A कार्य टास्कच्या 4 घटना आहेत टास्क बीची 3 उदाहरणे आहेत म्हणूनच एका प्रमुख चक्रात आपल्याकडे A आणि B दोन्हीची ७ उदाहरणे विचारात घेतल्या पाहिजेत फ्रेम आकार निवडण्यासाठी फ्रेमच्या आकाराने मुख्य सायकलचे चौरस विभाजन केले पाहिजे जे आपण शेड्यूल सारणीच्या विचारानुसार टेबलचा आकार कमी करून करतो आणि म्हणूनच आपल्याला 24 12 6 4 3 2 हे फ्रेमचे आकार मिळू शकतात फ्रेम आकार जे आम्ही इतर अटींसाठी विचारात घेऊ शकतो पण १ हा फ्रेमचा आकार येथे नाही आम्ही येथे फ्रेमचा आकार 1 लिहिले नाही कारण टास्क बीचा आकार 2 आहे आणि प्रत्येक फ्रेम आकार सर्वात मोठ्या टास्कच्या आकारापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे किंवा त्या समान असणे आवश्यक आहे म्हणून आम्ही एक 2 3 4 6 12 24 यामध्ये विचारात घेतलेला नाही सर्वात लहान फ्रेम आकाराने प्रारंभ करणे आणि इतर अटी पूर्ण करणे शक्य आहे की नाही ते तपासू या सर्वात वाईट परिस्थितीत टास्कच्या आगमनाची पूर्तता आणि कार्य पूर्ण होणे या दरम्यान काही फ्रेम आहे का ते तपासू आणि आपण ते फॉर्म्युला 2F GCDF task period आणि F2 मध्ये व्यक्त केले होते तर 2F F 2 आणि कालावधी 6 आहे तर GCD26 2आणि म्हणून आम्हाला 4 2 2 आणि 2 ≤ 6 मिळेल जे ठीक आहे त्याचप्रमाणे आपण दुसरे टास्क तपासू शकतो तर 2F - GCD F period दुसर्या टास्कचा 2 2 आणि GCD 28 2जे 4 2 2 आणि 2 ≤ 8 म्हणून फ्रेम आकार 2 आणि देखील ते आपल्याला उपलब्ध फ्रेमची संख्या 242 12 फ्रेम आहे त्यापैकी 7 फ्रेम्स पर्यंत आम्ही आवश्यकतेनुसार A किंवा B चा एक उदाहरण देऊ शकतो आणि 5 फ्रेम्स विना उपयोगित राहतील फ्रेम आकार 3 साठी आपण पुन्हा अशाच अटी येथे लागू करतो येथे 2F GCDF pi ठीक आहे दुसर्या कार्यासाठीही ते ठीक आहे म्हणूनच फ्रेम आकार 3 ठीक आहे आणि एका मुख्य सायकल मध्ये 243 8 फ्रेम उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे मोठ्या सायकल 7 कार्य उदाहरणे आहेत आणि म्हणूनच हे देखील स्वीकार्य आहे आपण F 4 कडे पाहू या पुन्हा F 4 मध्ये आपण हे 2 एक्स्प्रेशन वापरतो आणि आम्हाला असे दिसून येते की या दोन्ही पुन्हा स्वीकार्य झाल्या आहेत परंतु नंतर फ्रेमची संख्या अनुपलब्ध होईल 6 म्हणजे 244 6 फ्रेम आणि आम्ही 6 फ्रेम मध्ये 7 कार्य उदाहरण शेड्यूल करू शकत नाही पुरेसे फ्रेम उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच F 4 आम्ही निवडू शकत नाही आणि 6 8 इत्यादी पुढे पाहण्यात काही अर्थ नाही कारण फ्रेम्सची संख्या अजूनही लहान होते आणि म्हणूनच 3 आपल्याकडे असलेले सर्वात मोठे फ्रेम आकार आहे एक संभाव्य वेळापत्रक आणि यावर आधारित आमची डिझाइन निवड फ्रेम आकार 3 च्या समान असेल उदाहरणार्थ आमच्याकडे कार्याचे 4 A B C D सेट आहेत आणि 1 3 2 8 ही अंमलबजावणीची वेळ त्यांचा कालावधी 10 10 20 20 आहे नंतर मुख्य सायकल आढळते येथे मुख्य सायकल कार्य कालावधीचे एलसीएम आहे आणि येथे फक्त 2 कार्यवेळ आहेत 10 आणि 20 10 आणि 20 चा एलसीएम 20 आहे पुढील गोष्ट फ्रेम आकार निवडणे आहे कार्ये अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा फ्रेम आकार मोठा किंवा सर्व कार्यांपेक्षा समान असणे आवश्यक आहे आणि त्यास अन्य अटी पूर्ण करणे देखील आवश्यक आहे आम्हाला असे आढळले आहे की त्याने मुख्य सायकल विभाजित केले पाहिजे आणि त्या स्थितीनुसार आम्हाला 1 2 4 5 10 आणि 20 प्राप्त होईल परंतु नंतर ते 8 पेक्षा मोठे असले पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे संभाव्य फ्रेम आकार फक्त 10 आणि 20 आहे यापैकी कोणत्याही प्रकरणात फ्रेम आकार 10 किंवा 20 एकतर असू शकत नाही जर तो 20 असेल तर आपल्याकडे एक फ्रेम आहे आणि जर ती 10 असेल तर आमच्याकडे 2 फ्रेम आहेत कोणत्याही बाबतीत आमच्याकडे शेड्यूल तयार होऊ शकत नाही कारण आपल्याकडे 2 उदाहरणे आहेत या 2 उदाहरणांपैकी त्यापैकी एक प्रमुख सायकलेमध्ये आहे हे आपल्याला 6 उदाहरणे देते आणि आम्हाला कमीतकमी 6 फ्रेम आवश्यक आहेत परंतु येथे आम्हाला फक्त 1 किंवा 2 फ्रेम मिळतील आम्ही या कार्यांचे वेळापत्रक निश्चित करू शकत नाही पुढे जाताना आपण पाहू की ही परिस्थिती कशी हाताळायची हे कार्य सेट अनशेड्यूलेबल बनत आहे हे आपण सायक्लीक शेड्यूलर वर शेड्युल कसे करू हे आपण बघूया आपण येथे थांबू आणि पुढच्या व्याख्यानात या मुद्द्यापासून बघूया